मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट्स या अभ्यासक्रमाच्या आणखी एका विभागात आपले स्वागत आहे मागील विभागामध्ये आपण ब्रॉडबँड अडथळा जुळवणी आणि चतुर्थांश लहरी ट्रान्सफॉर्मर्सचा वापर अडथळा जुळवण्याच्या विशिष्ट बँडविड्थ मिळवण्यासाठी कसा केला जातो याबद्दल बोललो होतो पण मग आपण पाहिले की चतुर्थांश लहरी ट्रान्स्फॉर्मर अतिशय उच्च बँडविड्थ प्रदान करू शकत नाहीत त्यांना बँडविड्थच्या स्वतच्या मर्यादा आहेत आणि मी मागील विभागामध्ये सुचवलेल्या बँडविड्थ वाढविन्याच्या मार्गांपैकी एक म्हणजे म्हणजे ट्रांसमिशन लाईनचे अनेक विभाग कॅसकेड करणे तर ते कसं करायचं ते पाहू या आपल्याकडे बहु विभाग ट्रान्सफॉर्मर्स मध्ये असलेली पहिली समस्या आहे ते म्हणजे जर आपण हे बहु विभाग काढू शकलो तर समजा आपल्याकडे ट्रान्समिशन लाईनचे 2 विभाग आहेत ज्यात एक वैशिष्ट्यपूर्ण प्रतिबाधा z1 आहे आणि इतर वैशिष्ट्यपूर्ण प्रतिबाधा z2 आहे जे एकमेकांशी कासकेड मध्ये जोडलेले आहे आणि समजा येथे V1 ठीक आहे तर् हे जंक्शन 1 जंक्शन 2 आहे आता आपण जर आणि असे समजा गामा इन हे पहिल्या विभागापूर्वी इनपुट प्रतिबिंब सहगुणक आहे नाही सॉरी पहिल्या विभागाच्या आधी इथेच गॅमा इन आहे आता पहिली समस्या अशी आहे की समजा पहिल्या विभागात एखादी आनुषंगिक लाट आली तर ती या जंक्शनवरून प्रतिबिंबित होईल काही आनुषंगिक लहरी या जंक्शनवरून प्रतिबिंबित होतील आणि लाट तयार करतील याला बी1 म्हणा आणि त्यांपैकी काही दुसर्या जंक्शन कडे जाईल याला a2 म्हणा आणि नंतर प्रतिबिंबित होतील व b2 बनतील आतापर्यंत आपल्याला कोणतीही अडचण नाही समस्या तेव्हा उद्भवते जर आपण पुन्हा एकदा सर्किटमध्ये परत गेलो तर ही समस्या उद्भवते की प्रतिबिंबित लाट बी २ सुद्धा पुन्हा प्रतिबिंबित होण्याची शक्यता आहे आणि इथे समस्या आहे आता ही प्रतिबिंबित लाट आणखी प्रतिबिंबित होईल आणि ती एक अनंत प्रक्रिया असेल आणि आपण पाहू त्याप्रमाणे ते खरोखरच गुंतागुंतीचे बनेल आता त्याऐवजी आपल्याकडे जर काही शक्यता असतील ज्याद्वारे प्रत्येक आनुषंगिक लाटेचे एकच प्रतिबिंब उमटेल हे या जंक्शनवर किंवा या जंक्शनवर प्रतिबिंबितं होतील एकापेक्षा अधिक प्रतिबिंबितं होत नाहीयेत मग या इनपुट प्रतिबिंब सहकार्यक्षमते साठीची आपली अभिव्यक्ती अधिक सोपी होते येथे समस्या पहा इनपुट प्रतिबिंब सहकार्यक्षमते साठी ही अभिव्यक्ती शोधणे जर आपल्याकडे गॅमाइन साठी साधे समीकरण असले तर विभाग रचना सोपं जाईल अर्थात जर तुम्हाला अतिशय कठोर विश्लेषण हवे असेल तर तुमच्य्याकडे गॅमाइनसाठी योग्य परिभाषित समीप रुपी उपाय असणे आवश्यक आहे पण जर काही अटी असतील जिथे आपण दुस या स्तरावरील प्रतिबिंबांकडे दुर्लक्ष करू शकू तर कदाचित आपण बघू की आपण गामा इन साठी साधे समीकरण मिळवू आता झेड १ आणि झेड २ एकमेकांच्या खूप जवळ असताना असे करण्याची परवानगी देणारी अट आहे ते जितक्या जवळ जातील तेवढे प्रतिबिंबितांची ही दुसरी पातळी कमी होईल त्यामुळे जर आपण आपल्या आकृतीकडे परत जाऊ तर मला एक नवी आकृती काढू द्या त्यामुळे आपल्याकडे वैशिष्ट्यपूर्ण अडथळा Z1 आणि दुसरा वैशिष्ट्यपूर्ण अडथळा Z2 सह एक ट्रान्समिशन लाईन आहे V2 ही जंक्शन 2 वरील आनुषंगिक लाट आहे आणि v2 जंक्शन 2 वर परावर्तित लाट आहे V1 ही जंक्शन 1 येथिल आनुषंगिक लाट आहे v1 जंक्शन 1 येथिल परावर्तित लाट आहे आता जर आपण हा बिंदू 0 समजला तर या क्षणी निर्देशांकाचा उगम असलेल्या संदर्भ प्रणालीसाठी हे जंक्शन 2 असेल L आणि मूळ प्रणालीसाठी जेव्हा हे जंक्शन 2 त्या प्रणालीचा मूळ बिंदू असेल तेव्हा हे जंक्शन 1 असेल L Ok तर या निर्देशांक प्रणालीत v1 जेव्हा हे जंक्शन 1 मूळ प्रणाली असेल जी v1 च्या समान असेल आणि v2 या प्रकारे दिले जाईल आणि I1० आपण पाहिले हा फरक आहे हे असे देता येते तर मग मला आशा आहे की हे दिसतय तर योग्य समन्वय परिवर्तन ने I1 आहे I2 आणि नंतर गॅमा इन ज्याची व्याख्या v1 v1 अशी केली जाते की या व्याख्येसह आपण 1GAMAin v2 v1 e raised jbeta l1 gamma l e raised लिहू शकतो तर हे 2 समीकरणे आहेत जे आपण 1 GAMAin आणि 1 GAMAin साठी मिळवली आहेत आणि जर आपण समीकरणांचा गुणोत्तर घेतला तर येइल 1 GAMAin 1 GAMAin Z1Z2 GAMAin साठी सोडवताना इतक समीकरण मिळते जिथे GAMA21 साठी हे समीकरण आहे आता Z२ आणि Z१ ची मूल्ये काय आहेत याचा कोणताही अंदाज नसलेल्या GAMAin साठी हे संपूर्ण समीकरण आहे Z1 आणि Z2 च्या कोणत्याही मूल्यांसाठी तुम्हाला तेच समीकरण मिळेल आणि अर्थातच जेव्हा 2 विभाग असतील तेव्हाच हे समीकरण असेल जर आपल्याकडे तिसरा विभाग असेल तर आपल्याला पुन्हा त्याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करावी लागेल आणि विभागांची संख्या जितकी जास्त तितके हे समीकरण अधिकाधिक गुंतागुंतीचे होईल जर तुम्हाला अत्यंत काटेकोरपणे केलेला उपाय हवा असेल तर तुम्हाला ते पूर्णपणे सोडवावा लागेल पण समजा तुमच्याकडे Z2 आणि Z1 मधील फरक कमी असेल तर आपण एका वेगळ्या उपाया चा विचार करू शकतो यावर उपाय म्हणजे हे प्रमाण GAMA21 जे Z1 आणि Z2 यांच्यातील फरकावर अवलंबून आहे समजा Z2 आणि Z1 यांच्यात हा फरक नसेल Z1 Z2च्या अगदी जवळ असेल मग GAMAin जवळजवळ अशा प्रकारे लिहिता येते काय होतं की Z2 Z1च्या अगदी जवळ असताना हा GAMA21 छोटा आहे आणि म्हणून हा विस्तार त्यामुळे GAMA L आणि GAMA21 चि तीव्रता आणखी कमी असेल कारण GAMA L एकतर 1 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर मग जर हे समीकरण खर असेल तर आपण या रूपाने हे समीकरण सोपा करू शकतो आता या समीकरणाचे महत्त्व काय आहे ही अर्थातच दोन मात्रेच सोप प्रमाण आहे पण जर आपल्याला फक्त या समीकरणाचे फिजिकल महत्त्व पाहायचे असेल तर तुम्ही पुन्हा आपल्या सर्किट मध्ये जाऊ शकता आता याचा अर्थ असा आहे की GAMAin हे २ प्रतिबिंबांची बेरीज आहे एक म्हणजे या जंक्शनवर झालेले प्रतिबिंब आणि दुसरे म्हणजे या जंक्शनवर होणारी चुकीची जुळवाजुळव आता हे समीकरण सर्वश्रुत आहे रिफ्लेक्शन कोयफिसियंट मध्ये दोन वेळा फेज शिफ्ट होते कारण ट्रान्समिशन लाईन द्वारे प्रदान केलेल्या बाजू च्या फेस शिफ्टच्या दुप्पट आहे प्रतिबिंब सिद्धान्तावरून येते हे आपण पाहिले आणि GAMA21 हा या Z1 मधील चुकीचा घटक आहे या ट्रान्समिशन लाईनमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अडथळा Z1 आणि या ट्रान्समिशन लाईनमध्ये वैशिष्ट्यपूर्ण अडथळा Z2 आहे लक्षात घ्या की जर Z1 Z2 असेल तर GAMAin GAMA L e raised to J2BetaL हे समीकरण आपल्याला बर् यापैकी माहीत आहे आपण हे करू शकतो याचे कारण हे आहे की आपण फक्त एकाच पातळीच्या प्रतिबिंबाचा विचार करत आहोत याचा अर्थ एक प्रतिबिंब घडत आहे Z1 आणि Z2 यांच्यातील चुकी मुळे आणि लोडच्या पातळीवर दुसरे प्रतिबिंब घडत आहे त्यामुळे सरलीकरण करताना आपण दुस या प्रतिबिंबा चा विचार करत नाही म्हणजे परावर्तित झालेली लाट जंक्शनवर कदाचित पुन्हा प्रतिबिंबित होईल त्यामुळे आपण जे हे सोपे करत आहोत आणि आपण म्हणत आहोत की ते वैध आहे कारण Z1 आणि Z2 मधील mismatch अतिशय लहान आहे आता आपल्याकडे सरळमार्गी समीकरण असल्यामुळे जेव्हा आपल्याकडे असे दोन विभाग नसुन अनेक विभाग असेल तेव्हा ही स्थिती मिळवणे सोपे जाते n विभाग पुष्कळश्या घड्यांनी युक्त झाल्यावर काय होते ते पाहू या त्यामुळे हे ट्रान्समिशन लाइन्सचे n विभाग आहेत हा इनपुट विभाग Zn शेवटचा विभाग आहे आणि RL कमी आहे GAMAins हे विविध विभागांच्या जंक्शनवरील प्रतिबिंब आहेत आता आपण असे गृहीत धरतो की सर्व विभागांची विद्युत लांबी समान आहे आणि हे Beta1L1 Beta2L2 Beta3L3 Theta द्वारे दिले जाते आता जर आपण मागील विभागात चर्चा केलेले सूत्र प्रत्येक विभागात लागू केले तर असे म्हणा आपण इनपुट प्रतिबिंब गुणांक शोधण्याचा विचार करत आहोत आणि ते इनपुट प्रतिबिंब गुणांक GAMAin GAMAin0 GAMA10 GAMAin1e raised to J2Theta आहे तर हे समीकरण आहे त्यामुळे GAMAin1 येथे प्रतिबिंब गुणांक आहे थेटा ही या विभागाची विद्युत लांबी आणि सर्व विभागांची विद्युत लांबी आहे आणि GAMAin1 हा या सुरुवातीच्या Z0 आणि Z1 विभागांमधील mismatch आहे त्यामुळे GAMA10 Z1Z0 इतक आहे त्यामुळे आपल्याकडे हे समीकरण आहे आता GAMAin1 चा आणखी विस्तार करता येईल आपल्याला GAMA10 GAMA21e raised to J2Theta GAMAin2e raised to J4Theta हे GAMAin पासून वाढवण्यात आले त्यामुळे त्याच सूत्राचे पालन करून GAMAin1 चा विस्तार करून मी मिळवलेला हा समीकरण मला मिळतो आता जर मी त्याच सूत्रानुसार हा GAMAin2 मध्ये वाढवला तर मला ही बरोबरी मिळते त्यामुळे मी n च्या सर्व विभागांसाठी असेच चालू ठेवू शकतो फरक एवढाच असेल की हा घात या ई चा हा घात वाढतच राहील तर मग n विभागां साठी मी हे सर्वसाधारण सूत्र लिहू शकतो जिथे या GAMA10 संज्ञा आहेत या GAMAin च्या संज्ञा अशा दिल्या जातात किंवा मी ते सारांश स्वरूपात लिहू शकतो तर हेच सूत्र आहे शेवटी आपण मिळवले आहे इथे आपण एवढेच लिहिले आहे की हे GAMA K1K ऐवजी मी K घेतल आहे फक्त सोयीसाठी आपण हे नंतर पाहू त्यामुळे कॅस्केडमध्ये n विभाग जोडलेले असताना इनपुट प्रतिबिंब सहकार्यक्षम इनपुट प्रतिबिंबसाठी चे हे सर्वसाधारण सूत्र आहे या समीकरणचे काय परिणाम होतात ते पाहू या त्यामुळे जर आपण आपल्या स्लाईडवर परत जाऊ शकत असू तर पहिली गोष्ट म्हणजे ही FOURIER मालिकेच समीकरण आहे हे FOURIER मालिकेसारखच आहे तर ही एक FOURIER मालिका आहे आणि हे खरे आहे कारण GAMA K Theta चे कार्य असल्यामुळे हा नियतकालिक असल्यामुळे GAMA K स्वतची जागा घेत आहे ThetaPi च्या प्रत्येक वाढीनंतर आता या निष्कर्षातून आपण काढू शकणारा दुसरा निष्कर्ष म्हणजे केंद्र वारंवारिता Theta pi2 वर असेल आणि जेव्हा Theta 0 जे सुसंगत आहे F 0 सह ते आहे D C मध्ये GAMAin RL Z0 असले पाहिजे कारण आपल्याला माहीत आहे की आपण मागील स्लाईडवर परत गेलो तरी आपल्याकडे n विभाग असले तरी जर इनपुटपासून आउटपुटपर्यंत DC मध्ये ती एक छोटी शॉटऍड रेषा असेल त्यामुळे DC मधील इनपुट प्रतिबिंब गुणांक RL Z0 असेल म्हणूनच मी इथे dc मध्ये लिहिलं आहे की हे साध समीकरण असल पाहिजे हे समाधानी असले पाहिजे जर हे समाधानी नसेल तर आपल्या सिद्धांतात काहीतरी गडबड असेल आणि आपण त्याचा सीमारेषेची अट म्हणून वापर करू हे अचूक नाते आहे ज्याचे समाधान झाले पाहिजे त्यामुळे आपली समीकरण समाधानकारक आहे की नाही ते पाहू या मागील ओळीतून पाहिल्या प्रमाणे आपण नुकतेच प्राप्त केलेले समीकरण घेऊन गेलो तर गॅमा एन थेटा सिग्मा के ० to एन गॅमा के ई raised to j2k मग at DC हे केवळ सिग्मा गॅमा के इतकेच आहे आणि जर आपण हे summation केले तर हे समान नाही काहीतरी गडबड आहे आपल्या सिद्धांतात काहीतरी गडबड आहे हे घडण्याचे कारण म्हणजे आपण केलेला हा छोटासा एकमेव प्रतिबिंब अंदाज आहे आणि यामुळे जर आपल्याकडे पूर्णपणे समीप रूप समीकरण असते तर ही विसंगती घडली नसती समीकरणामुळे हे घडत आहे त्यामुळे आपण आपली एकचिंतन प्रतिबिंब ची संकल्पना बदलणार नाही पण आपण या गॅमा के च्या अभिव्यक्तीत बदल करू मला एवढेच म्हणायचे आहे की आपण आतापर्यंत वापरलेला गॅमा के गॅमा केचा समीकरण असा आहे आणि जर प्रत्येक सलग प्रत्येकात चूक राहिली तर आपण असा अंदाज घेऊ शकतो अधिक सोपा करू शकतो आणि हे आणखी सोपे करता येऊ शकते म्हणजे zk आणि zk1 हे करण्यासाठी आपण लॉगॅरिथमिक मालिकेची पहिली संज्ञा वापरतो एलएन येथे लॉगॅरिथमिक मालिकेचे प्रतिनिधित्व करते आणि म्हणून मी हे जोडले तर ते lnZk 1Zk या प्रमाणे येते त्यामुळे ही एक गणिती इच्छित हालचाल आहे पण प्रयोगांमधून आपण पाहतो की जर एखादी छोटीशी चूक झाली तर आपल्या गॅमा केचा अंदाज या नातेसंबंधामुळे घेतला जाऊ शकतो डीसी वर वैध उपाय असला पाहिजे असा स्वयंसातत्यपूर्ण उपाय मिळवण्यासाठी आपण ते घेऊ आता जर आपण गॅमा केसाठी हा समीकरण वापरला आणि मग जर आपण गॅमा इनसाठी आपल्या समीकरण कडे परत गेलो तर आपण पुन्हा स्लाईड्सकडे वळू तर हे गुणाकार बनते लॉगॅरिथमिक मालिकेचा सारांश गुणाकारत रूपांतरित होईल आणि हे निम्म्या इतके आहे आपण हे गुणाकार घेतले तर संज्ञा एकमेकांना रद्द करतील आणि आपल्याकडे फक्त ln ZLZ0 शिल्लक राहील जे अंदाजे या समीकरण इतकेच आहे जे गॅमा एल इतकेच आहे त्यामुळे आता आपण स्वयंसातत्यपूर्ण उपाय self consistent solution मिळवला आहे थोडक्यात आपल्याला या विभागातून 2 गोष्टी दिसतात पहिली गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या जंक्शनवर एकच प्रतिबिंबची संकल्पना म्हणजे फक्त आनुषंगिक लाट प्रतिबिंबित होते परावर्तित लाट पुन्हा प्रतिबिंबित होणार नाही आणि दुसरा या एकच प्रतिबिंब सिद्धान्त आधारित एन ट्रान्समिशन लाईन स्टेजच्या इनपुट प्रतिबिंब सहकार्यक्षमतेसाठी अतिशय सोपा समीकरण मिळवल आहे मग यावर उपाय करताना थेटामध्ये गॅमाची समीकरण शोधताना आपल्याला गॅमा के च्या मूल्यावर एक छोटीशी गणिती हाताळणी करावी लागली झेडचा रेषात्मक परिवर्तन करण्याऐवजी आपल्याला गॅमा के चा लॉगॅरिथमिक अंदाज घ्यावा लागला आणि आपल्याला हे करावं लागलं याचं कारण म्हणजे आपल्याला गॅमा के साठी स्वयंसातत्यपूर्ण उपाय मिळवायची होती आणि मग यामुळे आता आपल्याला गॅमा एन थेटा ची संपूर्ण समीकरण मिळवलं पण रचना प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही आपण फक्त गॅमा एन थेटा च संपूर्ण समीकरण मिळवलं पण आपल्याकडे वैशिष्ट्यपूर्ण अडथळा Z1 Z2 Z3 आणि Zk सह एन विभाग असतात पण आमची मुख्य समस्या अशी उलट आहे की जी विशिष्ट प्रतिबिंब प्रदान केली जाते आपण झेड १ झेड २ झेड ३ आणि झेड के कसे शोधू शकतो त्यामुळे सर्वसाधारण रचने ची ही मूलभूत समस्या आहे आणि ते करण्याचा मार्ग आपण सहसा काही नमुना कार्य च्या अनुसरण करतो आणि या गणिती नमुना कार्य च्या आधारे आपण त्या कार्यांची तुलना नुकत्याच प्राप्त केलेल्या समीकरणा सह आपण करू आणि आपण तुलना करू जेणेकरून आपण प्रोटोटाइप फंक्शन मधून झेडकेची मूल्ये तृप्त करू शकू जे आपण पुढील विभागात समाविष्ट करू